मेमोरायझेशन आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग वापरून आपण इंडक्टिव्ह डेफिनेशन रिकर्सिव्ह फंक्शन आणि इफिसिएंट इव्हॅल्युएशन रेलम करत आहोत आपण इंडक्टिव्ह स्ट्रक्चर आयडेंटिफाय करणे हे मेन टारगेट असलेले प्रॉब्लेम उदाहरणासह पाहत आहोत इंडक्टिव्ह स्ट्रक्चर आयडेंटिफाय झाल्यानंतर प्रोग्रामचे रीकर्सिव स्ट्रक्चर दिसून येते त्या अनुसार आपल्याला प्रोग्राम संबंधित डिपेंडेन्सिज मेमो टेबल काय प्रकारचा आहे इटरेटिव्हली डायनॅमिक प्रोग्रामिंग च्या मदतीने कशाप्रकारे तो पूर्ण करायचा आहे इत्यादी गोष्टींचा अंदाज बांधता येतो याच गोष्टी साधारणपणे प्रॅक्टिस मध्ये येतात मला आशा आहे की बरेच उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला त्या संबंधित प्रोसिजर क्लियर होईल परंतु डायनामिक प्रोग्रामिंग संबंधित महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडक्टिव्ह स्ट्रक्चर समजून घेणे तुम्हाला तो एखादा प्रॉब्लेम घ्यावा लागेल तो मेन प्रॉब्लेम त्याच्या सब पार्ट वर कसा डिपेंड आहे ते आयडेंटिफाय करावे लागेल या गोष्टींचा उपयोग करून इंडक्टिव्ह डेफिनेशन तयार करावी लागेल आणि ती रिकर्सिव्ह प्रोग्राममध्ये ट्रान्सलेट करावी लागेल एकदा का तुमच्याकडे रिकर्सिव प्रोग्राम आला की मेमो टेबल आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग ऑटोमॅटिकली तयार करता येतात वर्ड संबंधित हा प्रॉब्लेम आहे आपण शब्दांची जोडी घेऊन त्यामध्ये लोंगेस्ट कॉमन सब वर्ड शोधूया उदाहरणार्थ आपल्याकडे 'सीक्रेट' आणि 'सेक्रेटरी' हे शब्द आहेत 'सीक्रेट' हा शब्द 'सेक्रेटरी' शब्दात आहेच तसेच 'सीक्रेट' हा शब्द 'सेक्रेटरी' शब्दात सगळ्यात लोंगेस्ट आहे लांबी 6 असलेला 'सीक्रेट' हा लोंगेस्ट कॉमन सब वर्ड आहे आपण पुढच्या दुभाजक आणि त्रिभुज विचारसरणी पाहू प्रत्यक्षात हा 5 लांबी असलेला आयसेक्ट असावा त्याचप्रमाणे जर आपल्याकडे दुभाजक आणि 'सीक्रेट' असेल सब वर्ड म्हणजे खऱ्या अर्थाने शब्द नसेल तर लेटर सिक्वेन्स होय s e c या लोंगेस्ट कॉमन सब वर्ड ची लांबी 3 आहे जर तुमच्याकडे खूप डिफरंट वर्ड उदाहरणार्थ डायरेक्टर आणि सेक्रेटरी असतील तर काही वेळेला खूपच कमी गोष्टी कॉमन असतात या ठिकाणी उदाहरणार्थ r e आणि e c हे कॉमन सब वर्ड आहेत परंतु या बर्यापैकी लांब असलेल्या वर्ड साठी कॉमन सब वर्ड ची लांबी केवळ 2 आहे वर स्लाईड मध्ये फॉर्मल डिस्क्रिप्शन देण्यात आले आहे समजा माझ्याकडे m लेन्थ असलेला वर्ड u आणि n लेन्थ असलेला वर्ड v आहे पायथन नोटेशन प्रमाणे 0 ते n वजा 1 असे आहे त्यासाठी मला काय करायचे आहे तर i पासून सुरुवात करून k स्टेप पुढे जायचे आहे म्हणजे i हा i अधिक k वजा 1 आणि b हा j ते j अधिक k वजा 1 पर्यंत असेल हे दोन्ही सेगमेंट आयडेंटीकल आहेत या ठिकाणी कॉमन सब वर्ड आहे आणि आपल्याला लोंगेस्ट कॉमन सब वर्ड बाय प्रॉडक्ट म्हणून शोधायचा आहे त्या ठिकाणी k काय असू शकतो तो आपल्याला सर्वप्रथम k शोधावा लागेल U मधील लोंगेस्ट कॉमन सब वर्ड ची लेन्थ काय असेल आपण एक ब्रूट फोर्स अल्गोरिदम वापरू शकतो तुम्ही i आणि j या दोन शब्दासह सुरूवात करू शकता तुम्ही u शब्दात पोझिशन i आणि v शब्दात पोझिशन j पासून सुरू करू शकता प्रत्येक पोझिशन चे अक्षर वेगळे नाही हे शोधण्यापूर्वी तुम्ही किती दूर जाऊ शकता तर तुम्ही a i आणि b j बरोबर मिळविण्याचा प्रयत्न करतात जर a i आणि b j सारखेच असतील तर ते ठीक आहे त्यानंतर तुम्ही a i अधिक 1 b j अधिक 1 असे पुढे जातात जेव्हा तुम्हाला डिफरन्स असलेले दोन अक्षरे सापडतील तेव्हा a j पासून सुरू होणारे कॉमन्स अॅडव्हर्स संपले आहेत असे नमूद करता येते i ते j पर्यंत एक कॉमन सब वर्ड मिळतो आपल्याला मिळालेल्या सर्व i आणि j दरम्यान लोंगेस्ट असलेला शब्द आपले उत्तर असेल हा दुर्दैवाने इफेक्टिवेली एन क्यूब अल्गोरिदम आहे आपण m आणि n चा विचार करतो टेक्निकली m n स्क्वेअर समान असू शकतो कारण i आणि j च्या m वेळा n वेगवेगळ्या निवडी आहेत सर्वसाधारणपणे आपण i तसेच j पासून सुरू केले आणि नंतर i पासून शेवटी उजवीकडे आणि j पासून शेवटपर्यंत जावे लागेल आपल्याला प्रत्येक i आणि j स्कॅन करावे लागतील तसेच स्कॅन केलेल्या प्रत्येक i आणि j ऑर्डर प्रमाणे एकत्रित करावे लागतील या स्कॅनमध्ये सर्वसाधारणपणे ऑर्डर n फॅक्टर जोडला जातो आणि म्हणून आमच्याकडे m n स्क्वेअर किंवा तुम्हाला आवडत असल्यास ऑर्डर n क्यूब आहे या सर्व गोष्टी कॉम्प्युटेशनली जास्त इफिसिएंट करण्यासाठी आपला गोल इंडक्टिव्ह स्ट्रक्चर शोधणे असा आहे इंडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे काय त्याबद्दल आपण आधी थोडेफार पाहिले आहे तरीही आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी i आणि j पासून सुरु होणारे k लेन्थ असलेले काही कॉमन सब वर्ड आहेत सर्वप्रथम आपल्याला i हा a शब्दात आणि j हा b शब्दात सारखाच पाहिजे i आणि j पासून सुरु होणारे k लेन्थ असलेले काही कॉमन सब वर्ड म्हणजे राहिलेला i अधिक 1 पासून चा सेगमेंट तसेच j अधिक 1 पासून चा k वजा 1 लेन्थ असलेला सेगमेंट एकमेकांशी जुळला पाहिजे आपण असे म्हणू शकतो की एक k लेन्थ असलेला i j पासून सुरू होणारा सब वर्ड आहे a i हा b j च्या बरोबरीचा असेल आणि i अधिक 1 आणि j अधिक 1 पासून k वजा 1 लेन्थ असलेला सब वर्ड असेल इतर शब्दात म्हणजे मी खालील प्रकारे डेफिनेशन लिहू शकतो का मी म्हणू शकतो की i j पासून सुरू होणाऱ्या l c w या लोंगेस्ट कॉमन सब वर्डची लेन्थ सर्वात जास्त आहे जर ते दोन वर्ल्ड असतील किंवा समान नसतील समजा i समान नसेल तर कोणताही कॉमन सब वर्ड येणार नाही कारण i पासून सुरू केल्यास लगेच दोन डिफरंट अक्षरे असतील तेव्हा लेन्थ 0 असेल नाहीतर आपण इंदुकटीव्हली j प्लस 1 आणि i प्लस 1 वरून सुरू करण्यासाठी लोंगेस्ट कॉमन सब वर्ड कोणता आहे हे शोधून काढू शकतो त्या ठिकाणाहून तुम्ही काय करू शकतात तर तुम्ही एक अक्षर त्यात वाढवू शकता कारण सध्याचे अक्षर a i हे b j सारखेच आहे म्हणून आपल्याला पुढचे अक्षर घ्यावे लागतात दोन्ही शब्द रिकामे असतील तर ही बाउंड्री कंडिशन साठीची बेस केस झाली अशाप्रकारे आपण i आणि j च्या डिफरंट कॉम्बिनेशन साठी शोधत जातो आणि शेवटी कोणतेही अक्षर शिल्लक राहत नाही i हा j पर्यंत पोहोचतो एखाद्या वर्ड साठी i किंवा j शेवटच्या अक्षरा पर्यंत पोहोचले तर त्या पॉइंटला दोन शब्दांमध्ये कॉमन सब वर्ड असण्याची शक्यता नाही म्हणूनच जेव्हा आपण एखाद्या शब्दाच्या शेवट पर्यंत पोहोचतो तेव्हा आपले उत्तर नक्की 0 असते आपल्याला पुढील प्रकारचे डेफिनेशन येथे मिळते या ठिकाणी एक गोष्ट आठवते ती म्हणजे ऍक्च्युली u शब्दाची लेन्थ 0 ते m वजा 1 अशी m आहे आपण याठिकाणी काय करू शकतो तर m ची पोझिशन ऍड करावी जेणेकरून आपण शेवटचे लेटर क्रॉस केले आहे असे इंडिकेट होईल त्याचप्रमाणे v शब्दाची 0 ते n वजा 1 अशी n स्वरूपात योग्य पोझिशन आहे आपण ती वापरू शकतो जर i हा m झाला किंवा j हा n झाला तर त्याचा अर्थ म्हणजे कॉररेस्पॉन्डिन्ग इंडेक्स शब्दाच्या पलीकडे गेली आहे संबंधित इंडेक्स m आणि n असावी आपण m पर्यंत पोहोचलो म्हणजे u शब्दाच्या लेन्थ पलीकडे गेलो आहोत त्याचप्रमाणे आपण n पर्यंत पोहोचलो म्हणजे v शब्दाच्या लेन्थ पलीकडे गेलो आहोत तुम्ही शब्दाच्या लेन्थ पलीकडे गेला नाही शब्दाच्या मध्ये कुठेतरी योग्य पोझिशनला आहात दोन्ही पोझिशन सारखेच नसल्यास तर लेन्थ 0 असणार आहे जर a i आणि b j सारखे नसतील तर आपण इंदुकटीव्हली j प्लस 1 आणि i प्लस 1 एकत्र करून लेन्थ कॉम्प्युट करू शकतो a i आणि b j सारखे असतील तर आपण सेगमेंट एक्सटेंड करू शकतो आपण आधी इंडक्टिव्ह डेफिनेशन मध्ये सांगितल्याप्रमाणे इक्वेशन फॉर्म मध्ये सुरुवात होत आहे आता आपण या ठिकाणी बायसेक्ट आणि सीक्रेट या शब्दांचे उदाहरण पाहू आपल्याकडे 0 ते 5 अशा पोझिशन आहे आणि 6 पोझिशन म्हणजे शब्दाचा शेवट इंडिकेट करते आपण आपल्या इंडक्टिव्ह डेफिनेशनच्या या व्याख्येनुसार i आणि j हे i अधिक 1 तसेच j अधिक 1 वर अवलंबून असतात ऍक्च्युली अशाप्रकारे दाखविल्या जाणाऱ्या डीपेंडेन्सी कोणत्या ऑर्डरमध्ये म्हणजे कोणती गोष्ट पहिल्यांदा सॉल्व करावी ते दर्शवितात 23 पोझिशन चे व्हॅल्यू 34 पोझिशन व्हॅल्यू वर डिपेंड असते हे सोडवण्यासाठी आपल्याला इतर काहीही सोडवण्याची गरज नाही कारण सर्वकाही एकदाच सोडविणे आवश्यक आहे बेसिकली आपल्याकडे ही साधी गोष्ट आहे जी म्हणते की कॉर्नर अॅक्च्युअल उजवा कॉलम आणि खालच्या गोष्टीला कशाचीही आवश्यकता नाही कारण ते सर्व 0 आहेत अॅक्च्युअली आपण त्या व्हॅल्यू 0 म्हणून फिल करू शकतो कारण डेफिनेशन प्रमाणे आपण 0 पासून सुरुवात करू शकतो आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे आपण शोधु शकतो की हा t दुसऱ्या t सोबत जुळतो आहे तर आपण एक अधिक घेतो आणि तळाशी दोन व्हॅल्यू आहे तर आपल्याला 1 मिळेल आणि मग आपण वर जाऊ शकतो आणि प्रत्येक पॉईंट ला तीच गोष्ट करू शकतो आपण म्हणू की c जर t सारखा नाही तर तुम्ही इथे ही अक्षरे पाहिल्यास यापैकी एकही अक्षर t नाही तर या सर्व अक्षरांसाठी मला थेट 0 मिळेल कारण a i बरोबर b j नाही आपण i अधिक 1 j अधिक 1 न बघता डायरेक्टली 0 म्हणू शकतो आणि कॉलम पूर्ण पणे भरू शकतो हे साधारणपणे ग्रीड पॅक कॉलम बाय कॉलम पद्धतीने भरण्यासारखे आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी डाव्या खालच्या बाजूच्या आणि डायगोनल बाजूच्या गोष्टींवर डिपेंडेन्स आहे कॉलम बाय कॉलम पद्धतीने भरतांना आपल्याला 3 एन्ट्री मिळते जी सगळ्यात मोठी आहे अशाप्रकारे अॅक्च्युअल उत्तर ही एन्ट्री 3 आहे मागे म्हटल्याप्रमाणे आपला फोकस हा लोंगेस्ट कॉमन सब वर्ड लेन्थ शोधण्या बद्दल आहे न की तो वर्ड एकदा आपल्याला लोंगेस्ट कॉमन सब वर्ड लेन्थ मिळाली की आपल्याला ते शोधणे शक्य आहे कारण आपण ऍक्च्युली उत्तर वाचू शकतो आपल्याला या ठिकाणी 3 मिळाले कारण 1 अधिक 2 याप्रमाणे याचा अर्थ असा आहे की 2 अक्षरे सारखी आहे पुन्हा आपल्याला या ठिकाणी 2 मिळाले कारण 1 अधिक 1 याप्रमाणे म्हणून 2 अक्षरे नक्कीच सारखी असावे शेवटी आपल्याला या 1 मिळाले कारण 1 अधिक 0 याप्रमाणे म्हणून 2 अक्षरे सारखी आहेत अशाप्रकारे 3 अक्षरे सारखी आहेत लार्जेस्ट मॅजिकल व्हॅल्यू पासून तुम्ही खाली जाताना तुम्ही सिक्वेन्स फॉलो करतात त्या संबंधित रो आणि कॉलम सारखेच असल्यामुळे तुम्ही वाचू शकतात आपला अॅक्च्युअल सब वर्ड या दोघं संबंधित लोंगेस्ट कॉमन सब वर्ड असतो वर स्लाईड मध्ये पायथन मधील सिम्पल इम्पलेमेंटेशन दिले आहे त्यानुसार तुम्ही दोन वर्ड u आणि v ने सुरुवात करता जर तुम्ही nth रो आणि nth कॉलम व्हॅल्यू इनिशियालाइज केली तर तुम्ही मॅक्झिमम व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता तुम्ही साधारण पणे त्याचे इनिशियलिझेशन मॅक्झिमम व्हॅल्यू 0 करू शकता आणि त्यानंतर ही पर्टिक्युलर केस कॉलम ऑर्डर नुसार पूर्ण करू शकता त्यानंतर प्रत्येक एक कॉलम मधील रो तुम्ही इक्वेशन प्रमाणे भरू शकतात सारखेच असेल तर 1 नाहीतर 0 याप्रमाणे आपण नवीन व्हॅल्यू अपडेट करू शकतो नवीन व्हॅल्यू ही करंट मॅक्झिमम पेक्षा जास्त असेल तर आपण मॅक्झिमम अपडेट करू शकतो अशाप्रकारे आपण मॅक्झिमम लेन्थ कोणती आहे ते पटकन शोधू शकतो आणि शेवटी आपण संपूर्ण टेबल पूर्ण करून टेबल मधील मॅक्झिमम व्हॅल्यू रिटर्न करतो आपण ब्रूट फोर्सने केले तेव्हा आपल्याकडे असलेल्या अल्गोरिदमची ऑर्डर mn स्क्वेअर होती आपण जे m बाय n आकाराचे टेबल भरत आहोत आणि प्रत्येक एंट्रीसाठी आपल्याला शब्दातील ith तसेच jth पोझिशन तपासण्याची आवश्यकता आहे आणि आवश्यक असल्यास त्यावर अवलंबून असलेली अजून एक एंट्री i अधिक 1 j अधिक 1 पहा हे कॉन्स्टंट टाईम अपडेट आहे प्रत्येक अपडेटला सतत वेळ लागतो तर हा अल्गोरिदम आपल्याला डायनॅमिक प्रोग्रामिंग वापरून ब्रूट फोर्स केसमधील mn स्क्वेअर वरून m गुणिले n वर आणतो लोंगेस्ट कॉमन सब वर्ड पेक्षाही महत्त्वपूर्ण आणि प्रॅक्टिस मध्ये असलेला प्रॉब्लेम म्हणजे लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स हा होय सब वर्ड आणि सब सिक्वेन्स मधील फरक म्हणजे आपल्याला मधील काही अक्षरे ड्रॉप करता येतात उदाहरणार्थ आपण मागे पाहिलेले सीक्रेट आणि सेक्रेटरी उदाहरण पाहता तेथे काहीही प्रॉब्लेम येणार नाही कारण अॅक्च्युअली सब वर्ड ही संपूर्ण गोष्ट आहे बायसेक्ट आणि ट्रायसेक्ट साठी देखील तीच गोष्ट आहे परंतु जर आपल्याकडे बायसेक्ट आणि सीक्रेट असेल तर आपल्याला पूर्वी प्रमाणे स्किप करता येत नाही आपण फक्त sec बरोबर sec मॅच करू शकतो परंतु आता आम्ही हा अतिरिक्त t घेऊ शकतो आणि तेथे 2 वगळून हा t जुळवू शकतो s e c t हा उजवीकडील शब्दातील योग्य सब सिक्वेन्स आहे जो डाव्या शब्दातील सब सिक्वेन्स बरोबर देखील मॅच होतो संबंधित वर्ड हा डाव्या बाजूच्या वर्ड मध्ये सब वर्ड आहे परंतु उजव्या बाजूच्या वर्ड मध्ये सब वर्ड नाही या सब सिक्वेन्स साठी आपल्याला काही लेटर ड्रॉप केल्यावर s e c t मिळेल त्याचप्रमाणे आपल्याकडे सेक्रेटरी आणि डायरेक्टर शब्द असतील तर आपण साधारणपणे त्या दोन्ही शब्दांपैकी काही अक्षर व्यवस्थितपणे स्किप करून e c t r e c t r ही अक्षर मिळू शकता हा प्रॉब्लेम चांगला आहे का आपण त्याबद्दल नक्कीच पाहू परंतु इफेक्टिव्हली स्किपिंग म्हणजे काय स्किपिंग म्हणजे आपल्याकडे गॅप असलेले सेगमेंट कनेक्ट केले आहे समजा मला एका सेगमेंट कडून दुसऱ्या सेगमेंट कडे कंटिन्यू करायचे आहे त्यासाठी मी पुढचा मॅच पाहतो स्किप करून पुढचा मॅच माझ्या उजव्या बाजूला येत आहे तो सध्याच्या पोझिशनच्या उजवीकडे आणि खाली आला पाहिजे कारण मी एका शब्दात मागे जाऊन मॅचींग प्रोसेस पुन्हा सुरू करू शकत नाही उदाहरणार्थ मी एखाद्या पोझिशन ला जाऊन म्हणू शकत नाही की हे एक एक्सटेन्शन आहे कारण यासाठी मला परत जावे लागेल आणि मी Sec मध्ये पाहिलेले मॅचसाठी पुन्हा वापरावे लागेल सीक्रेट मधील दुसऱ्या e ला परवानगी नाही अशाप्रकारे आपण पुढे जाताना टेबल मधील एन्ट्री उजवीकडे आणि खालच्या बाजूला करत टेबल पूर्ण करतो आपण दोन्ही शब्दांसाठी इंडेक्स ऑर्डर वाढवत जाऊन या गोष्टी ग्रुप करून लोंगेस्ट सब सिक्वेन्स शोधु शकतो आपण तत्त्वतः लोंगेस्ट कॉमन सब वर्ड चे उत्तर मिळू शकते आपण हे क्लेव्हर कनेक्शन शोधू शकतो परंतु असे दिसून आले की ते इंडक्टिव्ह पद्धतीने करण्याचा आणखी एक थेट मार्ग आहे जेनेटिकक्स सारख्या गोष्टींमधून सब सिक्वेन्स मॅचिंग साठी मोठ्या प्रमाणावर मोटिवेशन मिळते उदाहरणार्थ जेव्हा आपण दोन जीन्सच्या सिक्वेन्सची तुलना करतो तेव्हा ते क्वचितच समान असतात आपण लोंगेस्ट मॅचिंग शोधत आहोत ज्यामध्ये काही जंक जीन्स असू शकतात ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत तुम्हाला असे म्हणायचे आहे की दोन जीन्सच्या सिक्वेन्स किंवा दोन जीन्स सारखेच आहेत जर संपूर्ण जीनोमवर मोठे ओव्हरलॅप असतील तर आपण केवळ इंडिविदुयल्स सेगमेंट शोधत नाही दोन्ही बाजूंच्या किमान गोष्टी बाजूला ठेवल्यास आपण ते कॉल प्रमाणे अलाईन करू शकतो दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे 'डिफ' नावाची टेक्स्ट फाइल्सच्या तुलने साठी युनिक्स कमांड आहे खरं तर हि कमांड दोन ओळींनुसार दोन फायलींना शब्द म्हणून हाताळते त्यामुळे प्रत्येक ओळीची तुलना इतर फाईलमधील प्रत्येक ओळीशी केली जाते जर ती ओळ मॅच झाली तर त्या फाइल्स इक्वल समजल्या जातात फाइलच्या एका आवृत्तीची इतर आवृत्तीशी तुलना करण्याचा हा चांगला मार्ग आहे समजा तुम्ही एखाद्या डॉक्युमेंट किंवा प्रोग्रामवर इतर कोणाशी तरी कॉलाबोरेशन सहयोग करत आहात आणि तुम्ही ते एकमेकांना ईमेलद्वारे पाठवतात टेक्स्ट फाइल्सच्या तुलने साठी 'डिफ' युनिक्स कमांड मध्ये काही बदल केले होते ते तुम्हाला पटकन सांगतो तुम्ही पाठवलेली फाईल आणि परत जाणारी फाईल यात मूलत काय फरक आहे ते शोधण्यासाठी दोन्ही फाईल दरम्यान लोंगेस्ट मॅचिंग करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला परत मिळालेली फाईल आणि सर्वात लहान मार्ग ज्यामध्ये तुम्ही काही ओळींमध्ये बदल करून एक फाईल दुसर्या फाईल मध्ये बदलू शकता लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स प्रॉब्लेम बद्दलची ही काही विशिष्ट उदाहरणे आहेत आणि म्हणूनच लोंगेस्ट कॉमन सब वर्ड प्रॉब्लेम व्यवहारात अधिक उपयुक्त आहे लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स प्रॉब्लेम बद्दलचे इंडक्टिव्ह स्ट्रक्चर काय आहे मागे पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी वर्ड दिले आहेत आपण a 0 ते a m किंवा a वजा 1 a n वजा 1 म्हणू शकतो तुम्ही ते कसे निवडता याने काही फरक पडत नाही परंतु वर स्लाईड मध्ये ते n आहे परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे शेवटचे काढून टाकू शकता तर a 0 ते a n वजा 1 हा पहिला शब्द b 0 ते b n वजा 1 हा दुसरा शब्द आहे आता दोन केसेस आहेत पहिली केस ही सोपी आहे समजा माझ्याकडे या दोन गोष्टी समान आहेत तर मी इंडक्टिव्हली प्रॉब्लेम सोडवण्याआधी a 1 आणि b 1 हे एकत्र करू शकेन मी a 0 आणि b 0 मॅच करून आणि नंतर जे काही पुढे मॅच होत आहे असे सांगून ते सोल्युशन एक्सटेंड करू शकतो सब सिक्वेन्स म्हणजे काय आहे सब सिक्वेन्स म्हणजे एक प्रकारचे मॅचिंग त्यानुसार तुम्हाला माहित आहे की ते म्हणेल की हे याच्याशी मॅच होते आणि नंतर हे याच्याशी मॅच होते हे समान आहेत फक्त एक गोष्ट अशी आहे की या लाईन्स ओव्हर लॅप करू शकत नाहीत त्या ओव्हर लॅप न करता डावीकडून उजवीकडे जात राहिल्या पाहिजेत तर समान अक्षरे जोडण्याचा या प्रकारचा हे पुन्हा करण्याचा जास्तीत जास्त मार्ग हा लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स आहे आता या ठिकाणी आपण म्हणत आहोत की ऍक्च्युली आपल्याला पहिल्या दोन गोष्टी मॅच करायच्या असतील तर आपण त्या मॅच करूनच पुढे आपल्याला हवे तसे जावे कारण सोपे आहे समजा सगळ्यात बेस्ट सोलुशन मॅच झाले नाही समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यात बेस्ट सोलुशन ऍक्च्युली a 0 आणि b 1 मॅच करावे लागते आपण मॅच झालेले a 0 आणि b 1 सोडून देऊन a 0 आणि b 0 मॅच करून कंटिन्यू करू शकतो या ठिकाणी a 0 आणि b 1 मॅच होत असतील आणि a 1 उजव्या बाजूला मॅच झाला आहे अशाप्रकारे आपण सोलुशन चेंज करून a 0 आणि b 0 मॅच करू शकतो याठिकाणी पहिले दोन अक्षरे सारखे आहेत आणि कदाचित पुढे जाऊन हा रिझल्ट 1 अधिक पोझिशन साठी तसेच इतर गोष्टींसाठी वापरता येईल परंतु त्या पहिल्या दोन गोष्टी मॅच झाल्या नाहीत तर ती इंटरेस्टिंग केस असेल समजा या दोघी गोष्टी मॅच झाल्या नाहीत तरी आपण पुढे जाऊ शकतो a 0 आणि b 0 कडे दुर्लक्ष करू शकतो अॅक्च्युअली असे असू शकते की a 0 प्रत्यक्षात b 1 शी मॅच असू शकतो किंवा असे असू शकते की b 0 हा a 1 शी मॅच असू शकतो आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला निश्चितपणे माहित आहे की a 0 हा b 0 शी मॅच नाही म्हणून आम्हाला त्यापैकी एक सोडला पाहिजे कारण आपण a 0 शी मॅच होणार b 0 सोल्यूशन बनवू शकत नाही परंतु कोणते हे आपल्याला माहित नाही तर आपण काय करतो आपण दोन सब प्रॉब्लेम घेतो आपण म्हणतो की b 0 हा सोल्यूशनचा भाग नाही असे समजू यानंतर a 0 ते a आणि वजा 1 आणि b 1 ते b n मधून सोल्यूशन निघेल b 0 वगळले आहे कारण मी ते a 0 शी मॅच करू शकत नाही आणि जे काही a 0 मॅच झाले ते उजवीकडे मॅच झाले पाहिजे म्हणून मला त्यासह पुढे जाणे आवश्यक आहे पण कदाचित ही चुकीची निवड असू शकेल दुसरी निवड म्हणजे b 0 ठेवणे आणि a 0 ड्रॉप करणे आणि ज्या बाबतीत मी a 1 ते a m वजा 1 आणि b 0 ते b m करतो या दोन भिन्न निवडी आहेत ज्यापैकी एक निवडावा कारण आम्हाला माहित नाही की आम्ही त्या दोन्ही सोडवतो a i a 0 हा b 0 नसेल तर आम्ही दोन्ही प्रॉब्लेम सोडवतो a 1 ते a m वजा 1 b 0 आणि a 0 ते a m वजा 1 b 1 या दोन्ही प्रॉब्लेम सोडवल्या जातात त्यापैकी जे जास्तीत जास्त चांगले असेल ते घ्या हे सर्वसाधारणपणे आपल्याला वर्ड मध्ये डीपर नेईल म्हणून आम्ही सांगितले की a 0 आणि b 0 ला सोडविणे तसेच a 1 आणि b 0 किंवा a b a 0 आणि b 1 साठी निराकरण करणे आवश्यक आहे सर्वसाधारणपणे आपल्याकडे i आणि b j आहे पुन्हा आमच्याकडे i आणि b j असल्याने तुम्ही समान लॉजिक वापराल जर a i आणि b j समान असेल तर ते एक अधिक असेल हि चांगली केस आहे जर a i आणि b j च्या बरोबरीचे नसेल तर आपण काय करतो आपण समान गोष्ट पाहतो आपण b j ड्रॉप करतो आणि इतर गोष्टी सोडवतो सिमेट्रीकली आपण a i ड्रॉप करतो आणि इतर गोष्टी सोडवतो दोनपैकी चांगले घेतो आपण i वरून आणि j प्लस 1 वरून मॅक्झिमम सोल्युशन घेतो आपण म्हटले की i j ची lcs ही i आणि j पासून सुरू होणारी सर्वात लांब लोंगेस्ट कॉमन लेन्थ आहे जर a i आणि b j समान असेल तर ती एक अधिक लेन्थ असेल ती i अधिक 1 j अधिक 1 पासून सुरू होईल जर ते समान नसतील तर हे दोन सब प्रॉब्लेम तयार होतील तेथे एकतर i किंवा j इन्क्रिमेंट होतील जेव्हा आपण m आणि n च्या शेवटच्या पोझिशनवर जातो तेव्हा आपल्याला लोंगेस्ट कॉमन सब वर्ड मिळालेला असेल केस नुसार या ठिकाणी असलेली डीपेंडेन्सी जास्त कॉम्प्लिकेटेड असेल मला एकतर i अधिक 1 j अधिक 1 पहावे लागेल किंवा मला i अधिक 1 i j अधिक 1 पहावे लागेल या एका पोझिशन साठी उजवी पोझिशन डायगोनल पोझिशन खालची पोझिशन पाहिली होती परंतु पुन्हा एकदा ज्यांचे डीपेंडेन्सी नाही ते दिसून आले पूर्वी आपल्याकडे लोंगेस्ट कॉमन सबवर्ड साठी फक्त एवढी डीपेंडेन्सी होती याचा अर्थ असा होतो की यासारख्या चौकोनालाही डीपेंडेन्सी नसते कारण त्याच्या तळाशी काहीही नसते आपण वर स्लाईड मध्ये हे पाहिले असता आपल्या लक्षात येईल की तळाशी डाव्या बाजूला असलेल्या डीपेंडेन्सी तीन डायरेक्शन मध्ये आहेत त्यापैकी दोन डायरेक्शन एम्पटी आहेत परंतु तिसर्या डायरेक्शन ला डीपेंडेन्सी आहे त्यामुळे तो स्क्वेअर डायरेक्टली फील अप करता येत नाही दुसरा स्क्वेअर डायरेक्टली फील अप करता येतो कारण त्याच्या तळाशी डायगोनली तसेच उजव्या बाजूला काहीही नाही मी या ठिकाणाहून 0 पासून सुरुवात करतो कारण एकदा चेक केले की त्या पोझिशन च्या डाव्या बाजूला आपण वर्ड च्या लिमिट बाहेर जाऊन m डमी पोझिशन्स रो आणि कॉलम 0 होतात परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे रो आणि कॉलम 0 होतात कारण त्या ठिकाणी कोणतेही डीपेंडन्सी नाही आपण ग्रीड पार्ट प्रमाणे सिमेट्रीकलि बॉटम लेफ्ट कॉलम आणि राईट कॉलम फिलिंग करू शकतो एकदा ते फिलींग पूर्ण झाले की आपण पुढचा भाग दोन आणि तीन c एन्ट्री च्या सहाय्याने फिल करू शकतो आपल्या कडे असलेल्या तीन एन्ट्री कॉलम बाय कॉलम पद्धतीने फिल करून फायनली लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स लेन्थ व्हॅल्यू प्रपोगेट होते आपण रो बाय रो पद्धतीने फिल करून फायनली लोंगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स लेन्थ व्हॅल्यू प्रपोगेट करू शकतो जेव्हा सोलुशन ग्रो होत जाईल जेव्हा आपण नंबर इन्क्रिमेंट करू तेव्हा अॅक्च्युअल सोलुशन कशा पद्धतीने ट्रेस आऊट केले जाईल या ठिकाणी 4 का आहे असे आपण विचारू शकतो आपण म्हणतो की हे 4 आहे कारण आपण अधिक 3 केले नाही परंतु s आणि b समान नाही आपण 4 केले कारण आपल्याला मॅक्स व्हॅल्यू मिळाली आहे हे 4 पुन्हा s च्या बरोबरीचे का नाही तर आपल्याला मॅक्स व्हॅल्यू येथून मिळाली आहे s हे x बरोबर आहे का आपल्याला ते 3 अधिक 1 ने मिळाले असावे कारण e अधिक e तर आपल्याला ते येथून मिळाले असावे म्हणून प्रत्येक भागात व्हॅल्यू जनरेट करण्यासाठी इंडक्टिव्ह फंक्शन अप्लाय करण्यासाठीच्या असलेल्या चॉईस नुसार तयार होणारा पाथ आपण फॉलो करतो इतर शब्दात सांगायचे झाले म्हणजे जेव्हा आपण प्रत्येक सेल i j मध्ये लिहितो तेव्हा काय लिहिले आहे हे लक्षात ठेवले जाते कारण त्या पोझिशनला वन प्लस डायगोनल शेजारी किंवा डाव्या बाजूचा मॅक्झिमम शेजारी असू शकतो त्यानुसारच आपण डाव्या बाजूचा किंवा तळाशी असलेला बॉटम मॅक्झिमम रेकॉर्ड करतो ऍक्च्युली प्रत्येक वेळेला मॅच करण्यासाठी आपण डायगोनल स्टेप घेत जातो आणि प्रत्येक वेळी हा पिक्चर असतो या ठिकाणी पहिला मॅच s बरोबर s मिळतो त्यानंतर e बरोबर e मॅच मिळतो पुढे c बरोबर c मॅच मिळतो त्या पॉईंट नंतर फ्लॅट आहे परंतु त्या पॉईंट नंतर पुन्हा s e c आणि t स्वरूपात मॅच मिळतो अशाप्रकारे आपण लोंगेस्ट नंबर एक्सप्लेनेशन डायगोनल स्टेप नुसार पाहू शकतो प्रत्येक डायगोनल स्टेप ला मिळालेला लार्जेस्ट नंबर फायनल सोल्युशन साठी कॉन्ट्रीब्युशन करतो आता या ठिकाणी एकापेक्षा जास्त पाथ असू शकतात कारण या केस मध्ये मॅक्सिमम कदाचित दोन्ही डायरेक्शन ला असू शकतो जर मी डाव्या बाजूचा मॅक्झिमम घेतला तर उजव्या बाजूचा आणि खालचा शेजारी सारखाच असू शकतो समजा एखाद्या सिच्युएशन मध्ये आपण या पोझिशनला पोहोचलो परंतु त्या पोझिशन मध्ये आपण कसे आलो हे माहिती नाही त्यामुळे आपल्याकडे सोलुशन पर्यंत जाणारे दोन एक्सटेन्शन असू शकतात लांगेस्ट कॉमन सब सिक्वेन्स युनिक असली पाहिजे म्हणून तुम्ही या दोघांपैकी योग्य पाथ फॉलो करून ती रिकव्हर करू शकता या ठिकाणी पायथन कोड दिला आहे तो मागच्या पेक्षा खूप डिफरंट नाही याठिकाणी तुम्ही पाहू शकतात की शेवटच्या कॉलम साठी आपण शेवटची आणि तळाची ओळ इनिशियालाइज केली आहे त्यानंतर आपण रो बाय रो कॉलम बाय कॉलम पुढे जात इक्वेशन प्रमाणे व्हॅल्यू फिलिंग करत जातो या केस मध्ये आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू चा ट्रॅक् ठेवण्याची गरज नाही कारण मॅक्झिमम व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 0 0 व्हॅल्यू या पासून प्रपोगेट होत जाते लोंगेस्ट कॉमन सबवर्ड प्रमाणे पुन्हा आपण m टाईम n असलेला टेबल फिलिंग करत आहोत प्रत्येक एंट्री साठी जास्तीत जास्त तीन इतर एन्ट्री पहाव्या लागतात एक म्हणजे उजव्या बाजूला दुसरी खालच्या बाजूला आणि त्यानंतर खालच्या बाजूची उजवी बाजू अशाप्रकारे हे कॉन्स्टंट अमाऊंट वर्क आहे m n एन्ट्री पैकी प्रत्येक एन्ट्री साठी कॉन्स्टंट अमाऊंट वर्क m टाईम n स्वरूपात आहे धन्यवाद